मूव्हिंग कॉइल आणि डॅम्पिंगची गतिशीलता सुरू पुन्हा स्वागत आहे तर आपण मूव्हिंग सिस्टमच्या डायनॅमिक्सबद्दल चर्चा करीत आहोत याचा अर्थ पॉईंटर कॉईल फ्रेम या सर्व गोष्टी ज्या इमीटर किंवा गॅल्वनोमीटर सारख्या मोजमाप यंत्रात एकत्र फिरतात आपल्या शेवटच्या वर्गात आपण गतीशीलतेचे समीकरण लिहिले आहे जिथे हे आपल्याकडे होते हे इनरशिआ वेळा अंगुलर अस्सेलरेशन आहे अधिक आपल्याकडे डॅम्पिंग कॉन्स्टंट kdamping हि संज्ञाटर्म आहे तर मी येथे सुलभतेसाठी साधे चिन्ह वापरतो मी याला असे लिहितो पुढील शब्द म्हणून लिहितो तर जिथे a हा खरंतर मोमेंट ऑफ इनरशिआ आहे आणि नंतर b हा डम्पिंग कॉन्स्टंट आहे आणि नंतर c वेळा 𝜃 असे लिहुया जिथे c मुळात स्प्रिंग कॉन्स्टंट आहे तर हे आपल्या मागील नोटेशन नुसार k बरोबर आहे तर हा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे आणि हे TD म्हणजेच डिफ्लेक्टिंग टॉर्क बरोबर आहे आणि जर तुम्ही पीएमएमसी उपकरणाचे विशिष्ट उदाहरण घेतले तर ते GI च्या बरोबरीचे आहे तर पीएमएमसी उपकरणासाठी GI हे डिफ्लेक्टींग टॉर्क TD बरोबर आहे तर पीएमएमसी उपकरणाचे उदाहरण घेऊ आपण इतर कोणत्याही साधनांचा विचार करू शकतो ज्यामध्ये यासारख्याच सुधारणा असतील उदाहरणार्थ जर आपण हलणारे लोखंडीमुव्हिंग आयर्न किंवा इलेक्ट्रोडायनॅमिक उपकरण घेतले तर आपल्याला हे I वर्ग बनवावे लागेल आणि मग सारखेच बदल करता येतील परंतु मूलभूत कल्पना हि समान राहील तर मूलभूत कल्पना ही आहे की हे इनरशिआ वेळा अंगुलर अस्सेलरेशन आहे हे सर्व तीन प्रकारचे फोर्सेस डॅम्पिंग फोर्स स्प्रिंग टॉर्क आणि डिफ्लेक्टिंग टॉर्क सारखेच असावे आणि मग मी या व्हेरिएबलचे आकारमान देखील लिहितो तर c हे टॉर्क प्रति युनिट कोन किंवा कोनीय विस्थापनासारखे आहे तर हे आपण न्यूटन मीटर प्रति डिग्री किंवा प्रति रेडियनसारखे काहीतरी म्हणावे हे आपण निवडत असलेल्या युनिटवर अवलंबून असेल मग हे एककयुनिट्स b डॅम्पिंग कॉन्स्टंटचे आकारमान आहे ते पुन्हा काय असेल ते टॉर्क असेल टॉर्क प्रति युनिट कोणीय वेग अंगुलर व्हेलॉसिटी असेल हा टॉर्क असेल परंतु तुम्हाला अंगुलर व्हेलॉसिटी आवश्यक आहे आणि म्हणून हे मोमेंट ऑफ इनरशिआ चे आकारमान आहे जसे की आपल्याला भौतिकशास्त्रातून माहित आहे की हे mr2 सारखे आहे तर हे किलोग्रॅमसारखे आहे म्हणजे SI युनिट हे किलोग्राम मीटर वर्ग असे काहीतरी असेल तर हे आहे हे असे समीकरण किंवा डायनॅमिक्स आहे जे कोणत्याही क्षणी हलत्या कॉइलच्या हालचाली किंवा हालचालींवर नियंत्रण ठेवते आता स्थिर स्थितीत म्हणजेच आपण असेही म्हणू शकतो की हे समतोल स्थितीत आहे जेथे पॉईंटर थांबेल तर आपल्याकडे बरोबर 0 देखील असेल स्थिर स्थिती आपल्याकडे d अॅस्सेलरेशन देखील 0 च्या बरोबरीनेही असेल जेव्हा पॉइंटर पूर्णपणे काही ठिकाणी थांबेल तर हे सुद्धा 0 च्या बरोबर असेल आणि नंतर आपल्याकडे c बरोबर GI किंवा 𝜃 बरोबर असेल तर हे काहीही नाही परंतु संवेदनशीलता G भागिले c हि त्या उपकरणाची संवेदनशीलता असेल आता आपल्याला या व्हिडिओमध्ये हा प्रश्न तपासायचा आहे की पॉईंटर कसा हलेल मला असे म्हणायचे आहे की मी जर एखादा करंट लागू केला तर पॉईंटर हा एका वेळातच अंतिम स्थानापर्यंत पोहोचेल का की तो ऑस्सिलेट होइल आणि मग हळू हळू आपण त्या स्थितीत थांबु किंवा मग तो जर एकदाच त्या ठिकाणी पोहोचला तर तो लवकर पोहोचेल का की तो हळू हळू तिथे जाईल तर हे सर्व प्रश्न आपण शोधू इच्छित आहात आणि त्यासाठी मुळात आपल्याला काय करायचे आहे आपल्याला हे डिफरनशियल समीकरण सोडवावे लागेल तर तर समजा जर I हे अचानक लागु केले ठीक आहे तर याचा अर्थ असा की I हे सुरुवातीच्या काळासाठी 0 होते आणि नंतर ते असे होते तर हे एक स्टेप फंक्शन आहे तर ही ती वेळ आहे हे करंट I आहे आणि हे I चे मूल्य अचानक लागू झाले आहे तर मग पॉईंटर कसा हलेल तर पॉईंटर कसा हलेल किंवा दुसर्या शब्दांत सांगायचे झाले तर 𝜃 वेळेसह कसा बदलत जाईल तर हा प्रश्न आहे हा आपल्याला शोधायचा आहे तर कदाचित हा 𝜃 तर 𝜃 सुरुवातीला 0 असावा तर हे पुन्हा एकदा मी रेखांकन करतो याला 𝜃 विरुध्ध टाईम t म्हणा तर या स्थितीपर्यंत 𝜃 हा 0 असावा कारण तेथे करंट नव्हते म्हणून कोणतेही विक्षेपनडिफ्लेक्शन होऊ नये तर हे या वेळेपर्यंत 0 असावे आणि नंतर शेवटी ते येथे काही किंमतीपर्यंत पोहोचेल जे असे दिले आहे तर हे 𝜃f आहे तर हे होईल परंतु ते तिथे एकदातरी अशाप्रकारे पोहोचेल का किंवा ते तिथे अशाप्रकारे पोहोचेल किंवा ते तिथे काही ऑस्सिलेशन नंतर पोहोचेल तर हा प्रश्न आहे जो आपल्याला शोधायचा आहे तर त्यासाठी आपल्याला हे डिफरनशिअल समीकरण सोडवावे लागेल आणि तुम्ही हे डिफरनशिअल समीकरण बर्याच प्रकारे सोडवु शकतात मी येथे एक सोपा मार्ग आत्मसात करेल तर हे डिफरनशिअल समीकरण आहे जे आपल्याला सोडवायचे आहे तर मी काय करेन हे सोपे करुन घेण्यासाठी मी प्रथम स्थिती देइल की जेव्हा या दोन संज्ञाटर्म 0 असतात तर आपल्याकडे G I भागिले c असेल जे 𝜃f असेल जे 𝜃 चे शेवटचे मूल्य असेल आता मी या 𝜃f ला 𝜃 मधुन वजा करेल तर मी आता याला नवीन व्हेरिएबल 𝜃′ म्हणतो जे च्या बरोबर आहे तर मग आता आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ तर आपण लिहू शकतो हे च्या बरोबर असेल

तर तुम्ही नवीन व्हेरिएबलची नव्याने व्याख्या करीत आहात आणि मग डबल डेरिव्हेटिव्ह हा यासारखा असेल आणि म्हणून आता या व्हॅल्यूज आपण या समीकरणात टाकु आता आपण येथे लिहितो कारण हे आणि नंतर या दोन संज्ञा येथून समान आहेत आणि अधिक इथे मी 𝜃 च्या जागी 𝜃 बरोबर 𝜃 ′ 𝜃f लिहिणार तर आपण आता लिहु 𝜃 ′ 𝜃f आणि GI आपल्याला यावरून GI माहित आहे हे आपल्याला ठाऊक आहे की GI हे 𝜃f वेळा c च्या समान आहे तर आपण येथे 𝜃f वेळा c लिहितो तर याचा अर्थ असा होईल की c 𝜃f दोन्ही बाजूंनी रद्द होईल तर माझ्याकडे उजव्या बाजूला 0 आहे तर हे एक होमोजिनिअस डिफरनशिअल समीकरण आहे जिथे आपल्याकडे उजवी बाजु आहे तर हे सोडवणे सोपे आहे आणि आपल्याला माहिती आहे की या डिफरनशिअल समीकरणाचे निराकरण हे 𝜃 ′ ने दिले आहे जे नक्कीच t चे फंक्शन आहे तर इथे सर्वत्र मी येथे लिहु शकतो की 𝜃 हे t चे फंक्शन आहे तसेच 𝜃′ देखिल t चे फंक्शन आहे परंतु मी ते करत नाही लिहिण्याच्या स्पष्टीकरणासाठी मी हे करत नाही मला ते अनासक्त करावेसे वाटत नाही तर तुम्ही येथे हे लिहू शकता की हे t 𝜃 चे फंक्शन देखील आहे जर f हे स्थिर मूल्य असेल तर 𝜃 चे शेवटचे मूल्य स्थिर असते

तर तुम्हाला अल्फाची दोन व्हॅल्यूजमूल्य मिळतील अल्फा 1 आणि अल्फा 2 तर तुम्ही त्यांना येथे ठेवा आणि तेच प्रश्नाचे उत्तर आहे आणि जिथे a आणि b हे दोन अनियंत्रित कॉन्स्टंट आहेत ज्यास तुम्ही प्रारंभिक स्थिती किंवा प्रारंभिक मूल्य आणि 𝜃 आणि गती इत्यादीवरून शोधू शकता तर आता 𝛼1 आणि 𝛼2 ची ही मूल्ये काय असतील तर हे क्वाड्रॅटिक समीकरण आहे हे सोपे आहे आता जर b 4ac असेल तर 𝛼1 आणि 𝛼2 कॉम्प्लेक्स असतील आणि ते एकमेकांना कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहेत आणि म्हणूनच तुम्ही या गोष्टिंची थोडीशी पुनर्रचना करू शकता आणि तुम्हाला उत्तर सापडेल तर हे या स्वरूपाचे असेल काहीं कॉन्स्टंट ला a b c असे म्हटले जाते जे तुम्हाला म्हणायचे ते याला d म्हणू किंवा आपण याला P वेळा काही sin म्हणुया तर हे या स्वरुपात असेल आता हा 𝜃 फेज फाय नाही ठीक आहे तर आपण या टर्म्स ची परत मांडणी करू शकतो आणि ते या स्वरुपात असेल आणि जिथे ओमेगा हा कॉम्प्लेक्स भाग असेल म्हणजेच इमॅजीनरी भाग असेल आणि आपल्याकडे आणखी एक टर्म देखील असेल तर याचा ने गुणाकार होईल तर आणि हि सिग्मा टर्म असेल हा रियल भाग तर जर हे असे b 4 ac असेल तर आपण पाह्तो की हा उपाय ऑस्सिलेटिंग आहे त्यास एक sin टर्म आहे आणि नंतर या निगेटिव्ह एक्सपोनेंशिअल मुळे अॅम्प्लिट्युड कमी होते तर 𝜃 ′ ठीक आहे तर ते असे यासारखे असेल आणि आरंभिक मूल्य या फाय वर अवलंबून असेल जे 𝜃′ च्या प्रारंभिक मूल्यावर अवलंबून असेल तर हे 𝜃′ विरुद्ध t आहे आणि आपल्याला हे माहित आहे की 𝜃 हा 𝜃′𝜃𝑓 आहे तर जर 𝜃′ ऑस्सिलेट करत असेल तर 𝜃 हे फक्त थिटा प्राइम अधिक काही कॉन्स्ट्न्ट असेल तर 𝜃 देखील ऑस्सिलेट करेल तर 𝜃 ऑस्सिलेट करत आहे म्हणुन 𝜃 जो 𝜃′𝜃𝑓 समान आहे तो देखील ऑस्सिलेट होईल आता मी b चे मूल्य वाढवल्यास काय होईल तर जर मी b चे मूल्य a आणि c चे मूल्य न बदलता वाढविते तर काही ठिकाणी b बरोबर b वर्ग बरोबर 4 ac असेल तर ही टर्म नाहीशी होईल नंतर b वर्ग बरोबर 4 ac होईल आणि नंतर उपाय आता यापुढे ऑस्सिलेट होणार नाही तर जेव्हा आपण b आणखी वाढवितो तेव्हा आणि आणि दोन रुट रियल होतील तर ते अर्थातच अशा स्वरुपाचे असतील तर आता तर ही एक सकारात्मक संख्या असेल तर हे दोन्ही रुट रियल असतील तर पुन्हा 𝜃 ′ किंवा 𝜃 पुन्हा ऑस्सिलेट होणार नाही तर आपण b च्या कमी मूल्यासाठी काय पाहिले तर आपण पाहिले की सोल्युशन उपाय ऑस्सिलेटरी होतो आणि b च्या जास्त मूल्यासाठी 𝜃 ऑस्सिलेट करत नाही आता बी b2 4 ac हे b चे किमान मूल्य असते जेव्हा ऑस्सिलेशन थांबते तर आपण या अवस्थेला क्रिटिकली डॅम्प स्थिती म्हणतो तर b2 4 ac हि क्रिटिकली डॅम्प ची अट आहे b2 4 ac साठिही आपल्याकडे ऑस्सिलेशन नसते ज्याला आपण ओव्हर डॅम्पिंग म्हणतो आणि जर b2 4 ac असेल तर ती अंडर डॅम्प स्थिती आहे कारण आपल्याकडे ऑस्सिलेशन आहे म्हणून मी असे म्हणत आहे की जर मी अचानक असे करंट लागू केले तर तर हे करंट वेळ थिटा काही ऑस्सिलेशन नंतर अंतिम मूल्यापर्यंत पोहोचेन तर ही अंडर डॅम्प स्थिती आहे तर हि b2 4 ac किंवा अंडर डॅम्प अवस्थेत आहे जिथे आपल्याकडे अशी परिस्थिती असू शकते जिथे थीटा शेवटच्या मुल्यापर्यंत सहजतेने पोहोचते हे b2 4 ac स्थिती साठी आहे जर आपण b अजुन वाढविला तर ते कोणत्याही ऑस्सिलेशन शिवाय पुन्हा अंतिम मूल्यापर्यंत पोहोचू शकेल परंतु आता यास बराच वेळ तो घेणार नाही तर हि b2 4 ac साठी ची स्थिती आहे तर आपल्याला काय पाहिजे आपल्याला पॉईंटरला ऑस्सिलेट नको व्हायला असे पाहिजे कारण नंतर रिडिंग घेणे आपल्याला अवघड होणार आणि हा पॉईंटर पटकन सेटल व्हावा अशी आपली इच्छा न कारण आपल्याला पटकन रिडिंग घ्यायचे आहे तर ही आयडिअल स्थिती आहे हि सर्वात इच्छित स्थिती आहे जि b2 4 ac क्रिटिकल डॅम्पिंग आहे जर आपण ओव्हर डॅम्प स्थिती वापरली तर तो खाली सेटल होण्यासाठी वेळ घेईल जे आपल्याला नको आहे आणि जर आपण b2 4 ac वापरले तर तो ऑस्सिलेट होईल तो सुद्धा सेटल होण्यासाठी बराच वेळ घेईल तर हे अपेक्शित नाही तर ही सर्वात इच्छित स्थिती आहे आता आपल्याला ती कशी मिळवता येईल b2 4 ac कसे मिळवायचे तर हे लक्षात घ्या की a आणि c तर हा मोमेंट ऑफ इनरशिआ आहे हा मूव्हिंग सिस्टमच्या वेट मासवर अवलंबून असतो तर हा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे आणि b डॅम्पिंग कॉन्स्टंट आहे आणि b हे टॉर्क प्रति युनिट व्हेलॉसिटी सारखे आहे आणि आपण पीएमएमसी साधनासाठी म्हटले आहे हे एक नियंत्रणीय नाही कारण Re बाह्य सर्किटवर अवलंबून आहे तर आपण या टर्मवर अवलंबून राहू नये तर ही टर्म आपण नियंत्रित करू शकत नाही ही टर्म आपण शक्यतो नियंत्रित करू शकतो आणि म्हणूनच आपण R former साठी कमीतकमी मूल्य निवडले पाहिजे जेणेकरून b हे पुरेसे जास्त असेल आणि ते 4 ac इतके असेल तर आता जर आपण R फॉर्मर चे कमी मूल्य निवडले तर चला तर आपण आधी R फॉर्मर चे उच्च मूल्य निवडू हे सूचित करेल की b अगदी कमी असू शकते आणि यामुळे ऑस्सिलेशन किंवा अंडर डॅम्प परिस्थिती येवु शकते जर आपण ते निवडले तर यास जास्त म्हणू आता जर आपण अगदी कमी निवडले तर आपल्याला b जास्त मिळेल जे हे दर्शविते की हे ओव्हर डॅम्पिंग आहे याचा अर्थ असा की तो ऑस्सिलेट होणार नाही परंतु तो धीमाहळु होईल अंतिम स्थानावर पोहोचण्यासाठी तो बराच वेळ घेईल आणि रिडिंग घेण्यापूर्वी आपल्याला थांबावे लागेल तर R फॉर्मरच्या काही मूल्यासाठी जे मी करू शकतो b वर्ग हा 4 ac समान असावा तर म्हणजेच b2 4 ac ही क्रिटिकल डॅम्पिंग ची आवश्यक स्थिती आहे आणि येथे आपल्याकडे आहे तर बी 2 च्या जागी आपण त्याचे मूल्य ठेवू शकतो

तर हे क्रिटिकल डॅम्पिंग स्थितीबद्दल आहे आपल्या पुढील व्हिडिओमध्ये आपण गतिशीलता संबंधित आणखी काही महत्त्वपूर्ण गोष्टींबद्दल बोलू उदाहरणार्थ आपण असे करू गणितानुसार मोमेन्ट ऑफ इनरशिआ कमी असावा ते पाहु हा बिंदू लेख जड नसावा अन्यथा ती एकतर ऑस्सिलेटिंग सिस्टम किंवा स्लो सिस्टम असेल आणि आपण या मोजमाप साधनासंबंधी काही मनोरंजक प्रश्नांबद्दल देखील चर्चा करू